नमस्कार आणि सिक्युअर सिस्टीम अभियांत्रिकीच्या कोर्समधील या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नुकत्याच झालेल्या हार्डवेअर अटॅककडे बघू जो रोहहॅमर म्हणून ओळखला जातो हा हल्ला आपल्याला DRAM मध्ये साठवलेल्या बिट्स प्रत्यक्षात प्रवेश न करता फ्लिप करू देतो २०१४ मध्ये शोधला गेलेला हा नुकताच हल्ला आहे मग अश्या अनेक गैरवाजवी पद्धतीने या तंत्राचा अनुप्रयोग आणि सिस्टमवर विविध प्रकारचे हल्ले करण्यासाठी वापर केला आहे तसेच या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी अलिकडच्या काळात अनेक कौंटरमेझर्स विकसित केल्या गेल्या ह्यातील बऱ्याच स्लाइड्स ह्या प्राध्यापक ओणूर मुतलू यांच्या २०१७ मधील चर्चेतून घेतल्या गेल्या आहेत तर रोव्हहॅमर म्हणजे काय याबद्दल जाण्यापूर्वी DRAM ची एक छोटी पार्श्वभूमी बघुया DRAM जसे तुम्हाला माहिती आहे एक टीपीकल रचना आहे जी सिस्टिम मेमरीचा रँडम ऍक्सेस करण्या करता वापरली जाते तर एक सामान्य DRAM यासारखे काहीतरी दिसेलहे DRAM कॅपेसिटिव्ह मेमरीज आहेत आणि त्या प्रत्येक नोडवर कॅपेसिटरसह रो आणि कॉलम असलेल्या या मॅट्रिक्समध्ये व्यवस्थित केल्या आहेत एक विशिष्ट DRAM सेल असे दिसेल तेथे ट्रान्झिस्टर आणि संबंधित कॅपेसिटर आहे जेव्हा या कॅपेसिटरवर '1' ठेवण्याची आवश्यकता असते तेव्हा कॅपेसिटर चार्ज केले जाते आणि कॅपेसिटी वाचण्यासाठी हे ट्रान्झिस्टर चालू केले जाते आणि कॅपेसिटर चार्ज केला जातो किंवा डिस्चार्ज केला जातो की नाही हे डेटा '1' किंवा '0' प्रत्यक्षात या विशिष्ट बिट लाइनमधून वाचला जातो म्हणून मूलत कपॅसिटर वरील चार्ज डिफाइन करतो की हा मेमरी सेल '1' किंवा '0' संग्रहित करीत आहे आणि कॅपेसिटर पुरेसे मोठे असले पाहिजे कॅपेसिटरमध्ये उद्भवणारी समस्या अशी आहे की कॅपेसिटरवरील रीचार्ज हळूहळू ठराविक काळाने गळती होऊ शकते अशा प्रकारे DRAM सेलने आपला कार्यभार ताब्यात ठेवण्यासाठी DRAM पेशी नियमितपणे रीचार्ज करणे आवश्यक आहे तर हे करण्यासाठी एक विशेष बाह्य सर्किटरी असेल जी DRAM मधील प्रत्येक पेशीची वेळोवेळी नेमणूक करते आणि त्यामुळे कॅपेसिटरच्या रीचार्ज पुनर्संचयित करते तर हा रीफ्रेशिंग टप्पा हे सुनिश्चित करतो की कपॅसिटीन्सवरील चार्ज पुनर्संचयित केला जाईल आणि दीर्घ कालावधीसाठी राखला जाईल तर इथली ही विशिष्ट आकृती दर्शवते की रिफ्रेशिंग कसे होते DRAM स्ट्रक्चरमध्ये ठराविक काळाने रिफ्रेशिंग होते तर ही विशिष्ट क्षेत्रे आहेत जेथे कॅपेसिटर रीचार्ज केल्या गेलेल्या रीफ्रेश कालावधीमुळे DRAM प्रवेशाशिवाय आहे DRAM मधील प्रवेश करण्यायोग्य प्रदेश येथे आहे त्यामुळे DRAM चे कोणतेही लोड किंवा स्टोअर ऑपरेशन या विशिष्ट कालावधीत असणे आवश्यक आहे आता जसे आम्ही नमूद केले आहे की DRAM पंक्तीमध्ये सुस्थीत आहेत तर प्रत्येक वेळेस जेव्हा विशिष्ठ मेमरी लोकेशन रीड करायची असेल तर संपूर्ण पंक्ती सक्रिय केली जाते आणि चार्ज संग्रहित केले जाते विविध कॅपेसिटरमध्ये नंतर या पंक्ती बफरमध्ये कॉपी केल्या जातात पंक्ती बफरमधून कॅशे मेमरी आणि प्रोसेसर सह सिस्टमचा इतर विविध घटकांकडे जाईल आता काळ जसजसा वाढत जाईल तशी मेमरी अधिकाधिक जटिल होत जातील प्रत्यक्षात हे कमी करणे आणि अधिक दाट मेमरी असणे आवश्यक आहे परिणामी DRAM मध्ये अशा प्रकारच्या पंक्तींची संख्या काही काळानंतर कमी होतात आता या स्केलिंगचा एक परिणाम असा झाला की या पंक्तींमधील अंतर देखील कमी झाले आणि प्रत्येक ओळीतील पेशी चार्ज झाल्यामुळे कार्य करीत असल्याने पंक्ती दरम्यानची जागा कमी झाल्यामुळे या विविध पंक्तींमध्ये हस्तक्षेप होण्याची शक्यता अधिकाधिक झाली मूलत चार्ज केलेल्या बॉडीज जितक्या जवळ असतात विविध पंक्तींमधील विद्युत चुंबकीय हस्तक्षेप तितका जास्त असतो ही वस्तुस्थिती रोव्हहॅमरमध्ये प्रत्यक्षात वापरली जात होती रोव्हहॅमर प्रत्यक्षात काय दर्शविते की DRAM मधील एखाद्या विशिष्ट पंक्तीमध्ये सतत प्रवेश केला असल्यास या सतत मेमरी प्रवेशास प्रत्यक्षात शेजारच्या पंक्तींवर परिणाम होऊ शकतो उदाहरणार्थ येथे आमच्याकडे एक विशिष्ट पंक्ती होती ज्यावर सतत प्रवेश केला जात आहे आणि हे समीप पंक्तींमध्ये संग्रहित चार्जवर परिणाम करू शकते यामागचे कारण असे आहे की सतत पंक्ती व्होल्टेज टॉगल केल्यास जवळील पंक्ती किंचित उघडल्या जातात अशा प्रकारे समीपच्या पंक्तींना अधिक द्रुतगतीने गळतीसाठी भाग पाडले जाते दुसर्या शब्दांत समीप पंक्ती रीफ्रेश कालावधीपेक्षा अधिक जलद डिस्चार्ज होऊ शकतात याचा परिणाम असा आहे की लगतच्या ओळीवरील काही सेल खराब होऊ शकतात आणि त्यामधील डेटा खरोखर टॉगल केला जाऊ शकतो रोव्हहॅमर हल्ला कसा कार्य करेल याचे हे एक उदाहरण आहे आणि हे अॅनिमेशन मँचेस्टर युनिव्हर्सिटीच्या या विशिष्ट वेबसाइटवरुन घेतलेले आहे हल्लेखोर काय करेल की तो DRAM मध्ये विशिष्ट पंक्ती टॉगल करेल आणि रीफ्रेशच्या कालावधीत त्यामध्ये सतत प्रवेश करेल आता हे शेजारच्या ओळीवर परिणाम करेल आणि शेजारच्या पंक्तींमध्ये उपस्थित डेटा टॉगल करण्यास भाग पाडेल हे येथे हिरव्या आणि लाल ब्लॉकद्वारे दर्शविले आहे हिरव्या ब्लॉक आक्रमणकर्ता कायदेशीररित्या प्रवेश करत आहे हे दर्शवितो DRAM च्या रोहॅमर्मिंगमुळे प्रेरित होऊन जो परिणाम होतो तो लाल ब्लॉक दर्शविते तर अगदी खूप जास्त दराने मेमरी स्थानांवर प्रवेश करून समीपच्या पंक्ती टॉगल करण्यास सक्षम आहेत हे आपण साध्य करू शकू आता हे खरं का गंभीर आहे कारण आपण मेमरीमध्ये संचयित केलेल्या डेटाच्या स्टोरेजची अखंडता सुधारित करत आहोत उदाहरणार्थ असे म्हणूया की आपल्याकडे या विशिष्ट पंक्तीमध्ये ऑपरेटिंग सिस्टमचा विशिष्ट डेटा आहे उदाहरणार्थ एखाद्या विशिष्ट पेज टेबल बद्दल असे म्हटले जाऊ शकते आणि अधिक विशेषतः हे निर्दिष्ट होतेय कि पेज हे कर्नल ऍक्सेस करू शकतो आता समीपच्या पंक्तींच्या रोव्हहॅमरिंगमध्ये त्रुटी आणून आपण पेज टेबल कन्टेन्ट सुधारित करू शकतो तर उदाहरणार्थ आपण पेज जे फक्त कर्नलसाठी आहे आणि जे युझर प्रोग्राम्सला सुद्धा उपलब्ध असेल असे पेज रूपांतरित करण्यास सक्षम आहोत एक ठराविक रोव्हहॅमरेड प्रोग्राम असा दिसतो आपण येथे स्त्रोत कोड पाहु शकता जिथून हा कोड घेतला गेला आहे हे खूप सोपे आहे ह्या मध्ये एक छोटा लूप आहे ज्यात DRAM मधील काही विशिष्ट पंक्तीना टार्गेट केल्या आहेत तर या विशिष्ट प्रकरणात पंक्ती 'x' आणि 'y' ला लक्ष्य करीत आहोत आणि या पंक्तींवर मेमरी ऍक्सेस करण्यास भाग पाडत आहोत लक्षात घ्या की या विशिष्ट मेमरी स्थानाची सामग्री येथे दर्शविल्याप्रमाणे 'eax' रजिस्टर आणि 'ebx' रजिस्टरमध्ये लोड केले गेले आहे कॅश्श मेमरीवरून 'x' आणि 'y' शी संबंधित डेटा फ्लश करण्यासाठी CLFLUSH सूचना x86 सिस्टमद्वारे समर्थित आहेत तर हे सुनिश्चित करेल की या लोड निर्देशांच्या दरम्यान नेहमीच DRAM मध्ये प्रवेश केला जाईल आणि लोड प्रत्यक्षात कॅशेच्या मेमरीमधून डेटा प्राप्त करीत नाही MFENCE सूचना DRAM मध्ये असलेल्या बदल्यांचे अनुक्रमांक करण्यासाठी वापरली जाते म्हणूनच सूचनांचा हा छोटा संच खूप उच्च दराने पुन्हा पुन्हा वारंवार एक्सिक्युट केला जातो अशा प्रकारे DRAM च्या पंक्तींमध्ये सतत प्रवेश दर्शवित आहे आता जसे आपण मागील अॅनिमेशनमध्ये पाहिले आहे की DRAM च्या रीफ्रेश मुदतीच्या तुलनेत जास्त वेगाने असे केल्याने जवळील पंक्ती चार्ज गमावतील आणि त्रुटी निर्माण होतील आणि त्यालगतच्या पंक्तींमध्ये येतील ही असुरक्षा प्रत्यक्षात बर्याच वेगवेगळ्या हल्ल्यांना माउंट करण्यासाठी वापरली गेली आहे उदाहरणार्थ हे हल्ले javascript मध्ये लिहिले जाऊ शकतात आणि वेब अनुप्रयोगांना रूट सुविधा मिळविण्यासाठी भाग पाडतात इतर हल्ले म्हणजे रॅम्पेज हल्ला आणि ग्लीच हल्ले हे आपण अधिक तपशीलांसाठी प्रत्यक्षात हे हल्ले शोधू शकता रोहहमरच्या शोधानंतर अनेक उपाय सुचविण्यात आले आहेत त्यामुळे हार्डवेअर स्तरावर ही सोल्यूशन्स विविध स्तरावर केली गेली आहेत ज्यामुळे DRAM ची रचना अशा प्रकारे केली गेली आहे की त्याचा परिणाम जसे की रोव्हहॅमर होण्याची शक्यता कमी आहे काही गोष्टी जसे रीफ्रेश रेट वाढविणे या सोल्युशन्सची काळजी घेण्यासाठी हे बनवण्यासाठी अधिक परिष्कृत त्रुटी परस्परसंबंधित तंत्र हार्डवेअरमध्ये वापरले गेले आहेत तसेच सुनिश्चित करणे कि ऑपरेटिंग सिस्टममधील तंत्र जसे DRAM चे विभाजन केले आहे आणि संवेदनशील आणि असंवेदनशील डेटा DRAM वर एकमेकांना लागून ठेवलेला नाही DRAM मध्ये वापराचे नमुने ओळखण्यासारखे इतर तंत्र कार्यप्रदर्शन यासारख्या गोष्टी वापरून केले जातात आधुनिक प्रोसेसरमध्ये उपस्थित असलेले काउंटर आणि नंतर रोव्हहैमरला हल्ल्यासारखे रोखण्यासाठी हे वापरले जाते तर हल्ल्याचा कोड डाउनलोड केला जाऊ शकतो धन्यवाद संदर्भ रोवहॅमर आर्मोर रोखण्यासाठी हार्डवेअर सोल्यूशन रोव्हहॅमर